आपणा सर्वांना सुप्रभात तर आज आम्ही वेगवेगळ्या कॉस्ट बेनेफिट इव्हॅल्युएशन टेकनिक्स वर चर्चा करू मागच्या क्लास मध्ये कॉस्ट बेनेफिट अनॅलिसिस च्या दोन फेजेज पहिल्या म्हणजेच कॉस्ट आणि बेनेफिट ओळखणे त्यानंतर विविध कॉस्ट आणि बेनेफिटचे वर्गीकरण करणे आज आपण तिसरे चरण पाहूया जे कॉस्ट बेनेफिट अनॅलिसिस टेक्निक निवडण्यासाठी आहे योग्य कॉस्ट बेनेफिट अनॅलिसिस टेक्निक कसे निवडावे तर मग आपण विविध कॉस्ट बेनेफिट अनॅलिसिस टेक्निक काय आहेत पाहूया अनेक कॉस्ट बेनेफिट अनॅलिसिस टेक्निक उपलब्ध आहेत जसे नेट बेनेफिट किंवा नेट प्रॉफिट अनॅलिसिस पेबॅक पिरियड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऑर आर ओ आय Return on Investment or ROI प्रेझेंट वैल्यू अनॅलिसिस नेट प्रेझेंट वैल्यू किंवा एन पी व्ही इंटर्नल रेट ऑफ रिटर्न किंवा आय आर आर आणि ब्रेक इव्हन अनॅलिसिस आणि काही वेगळे अस्तित्वात आहे चला कॉस्ट बेनेफिट इव्हॅल्युएशन टेकनिक्स वर एक एक करून चर्चा करूया प्रथम आपण नेट प्रॉफिट बद्दल चर्चा करू तर नेट प्रॉफिट म्हणजे काय प्रोजेक्टचा नेट प्रॉफिट म्हणजे टोटल कॉस्ट आणि प्रोजेक्ट च्या आयुष्यातील एकूण उत्पन्नामधील फरक तर टोटल कॉस्ट आणि प्रोजेक्ट च्या लाईफमध्ये मिळवलेल्या एकूण उत्पन्नामधील फरक शोधून काढावा लागेल आम्ही हे स्पष्ट करण्यासाठी एक लहान उदाहरण घेऊ म्हणून आम्ही एक लहान उदाहरण घेतले आहे की आम्ही कॅश फ्लो वर्षानुसार दिलेला आहे मागच्या क्लास मध्ये आम्ही कॅश फ्लो म्हणजे काय हे आधीच पाहिले आहे तर या उदाहरणात आपण असे म्हणू शकता की सिस्टम कार्यरत होण्यापूर्वी वर्ष 0 कॉस्टचे प्रतिनिधित्व करते म्हणून सिस्टम चालू होण्यापूर्वी आपण वर्ष 0 म्हणून घेतो आणि सिस्टमच्या कार्यान्वित होण्यापूर्वी हा कॅश फ्लो कॉस्टचे प्रतिनिधित्व करते आम्ही काल चर्चा केलेली कॅश फ्लो हे कमी आउटगोइंगचे व्हॅल्यूआहे म्हणजे इनकम आणि एक्सपेंडिचर यांच्यातील फरकाचे व्हॅल्यूआहे म्हणजे इनकम वजा आउटगोइंग हे कॅश फ्लो चे प्रतिनिधित्व करेल नेट प्रॉफिट म्हणजे सर्व कारणांचे व्हॅल्यूअँप्लिकेशन च्या संपूर्ण लाईफ साठी म्हणून डिफाइन केले जाते तर संपूर्ण लाईफसाठी अँप्लिकेशन मध्ये किती कॅश फ्लो होतो तर आम्हाला अँप्लिकेशनच्या संपूर्ण कालावधीसाठी कॅश फ्लो चे एकूण व्हॅल्यूशोधावे लागेल या उदाहरणामध्ये आपण अँप्लिकेशन किंवा प्रोजेक्ट 5 वर्षांपर्यंत चालू राहण्याची अपेक्षा आहे आणि 0 वर्षात आम्ही किती 100000 खर्च केले प्रोजेक्ट उभारणीसाठी हा खर्च केला जातो तर येथे आम्हाला कोणताही रेव्हेनू मिळालेला नाही तर 1 वर्षनंतर ते रेव्हेनू देते आणि आपण पाहू शकता की प्रथम वर्ष ते 10000 देईल किंवा या प्रमाणे 5 व्या वर्षाच्या शेवटी ते 100000 रिटर्न देते 100000 बेनेफिट तर किंवा 100000 आपण 5 व्या वर्षी मिळणारे उत्पन्न म्हणू शकतो तर नेट प्रॉफिट 0 ते 5 वर्षे या सर्व कॅश फ्लोात जोडावा लागेल आणि आपल्याला तो मिळेल तर आपण येथे सहजपणे म्हणू शकता की 5 वर्षांच्या प्रोजेक्ट च्या या उदाहरणाचा नेट प्रॉफिट 50000 डॉलर इतका होत आहे तर या उदाहरणात नफा 50000 आहे आता आपण या टेकनिकची कमतरता काय आहे हे पाहूया की कॅश फ्लोाची वेळ मोजली जात नाही तर पैशाचे वेळ व्हॅल्यूकिती आहे हे कॅश फ्लोचे वेळापत्रक विचारात घेत नाही जे काही वर्गांमधील ही एक त्रुटी आहे आम्ही हे पाहू शकतो कि कोणत्या टेकनिद्वारे ह्या कमतरते वर मात करता येईल म्हणून आम्ही आणखी एक उदाहरण येथे त्वरेने घेऊ की येथे आपल्याला चार प्रोजेक्ट दर्शविले गेले आहेत हे दिसून येईल प्रत्येक प्रोजेक्ट तील कॅश फ्लो दर्शविला गेला आहे आणि वर्षानुसार प्रत्येक प्रोजेक्ट साठी वर्षानुसार कॅश फ्लो दर्शविला गेला आहे आणि शेवटी शेवटच्या ओळीत आम्ही या विषयी चर्चा केली आहे या विषयावर प्रत्येक प्रोजेक्टचा नेट प्रॉफिट आणि आपण येथे पाहू शकता की या प्रोजेक्ट साठी मी आधीच्या स्लाइडमध्ये दर्शविले आहे तर नेट प्रॉफिट 50000 होणार आहे प्रोजेक्ट २ साठी पुन्हा तुम्हाला मिळालेल्या सर्व रोख रकमेपैकी तुम्हाला एकूण नेट प्रॉफिट होईल असे म्हणतात १००००० आणि त्याचप्रमाणे रोख रकमेच्या नेट प्रॉफिट साठी प्रोजेक्ट 3 साठी त्याचे 50000 आणि प्रोजेक्ट 4 चा नेट प्रॉफिट 75000 इतका होत आहे आपण सहजपणे म्हणू शकता की येथे प्रोजेक्ट 2 जास्तीत जास्त नेट प्रॉफिट देतो तर म्हणूनच हे येथे फायदेशीर ठरेल परंतु आपण पाहता तो अधिकाधिक नेट प्रॉफिट देत असला तरी परंतु प्रचंड गुंतवणूकीच्या किंमतीवर दर वर्षी आपण येथे प्रोजेक्ट 1 आणि प्रोजेक्ट 2 साठी 100000 खर्च करीत आहात हे सुरुवातीला पहा प्रोजेक्ट 4 येथे सुमारे 120000 आहे येथे आम्ही 100000 इतका किती खर्च केला तर प्रारंभिक गुंतवणूक 1000000 ची आहे म्हणूनच जास्तीत जास्त नेट प्रॉफिट जरी दिला तरी परंतु प्रचंड गुंतवणूकीच्या किंमतीवर याचा विचार केला पाहिजे पुढचा एक पेबॅक पीरियड आहे त्यामुळे पेबॅक चा कालावधी हा ब्रेक इव्हन किंवा सुरुवातीच्या गुंतवणूकीची परतफेड करण्यासाठी घेतलेला वेळ यावर अवलंबून असतो जो आपण सुरुवातीस किती खर्च केला आहे आपण जेव्हा सुरू करत असता तेव्हा आपण त्या रकमेवर किती रक्कम मिळवत आहात तर हा पेबॅक पीरियड आहे ही वेळ अशी आहे की खर्चापेक्षा जास्त उत्पन्न तयार करण्यास लागणारा वेळ ज्या वर्षी आपण मिळवत आहात त्या रकमेची परतफेड करत आहात आणि आपल्याला त्या रकमेवर अधिक लाभ मिळेल तर ते वर्ष म्हणजे पेबॅक पीरियड payback period म्हणून ओळखले जाते प्रोजेक्ट डीझायरेबल काय आहे कमीतकमी पेबॅक पीरियड हा प्रोजेक्टसाठी डीझायरेबल आहे तो प्रीफर्ड आहे कारण ओनरला प्रोजेक्ट कर्जात असण्याची वेळ कमी करण्याची इच्छा आहे तर तो कालावधी कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल कारण कदाचित त्याने सुरुवातीस कर्ज कुठल्या बँकेतून आणले असेल तर या उदाहरणामध्ये आपण येथे 100000 ची गुंतवणूक केलेली गुंतवणूक पाहिली आणि पहिल्या वर्षाला तो 100000 नंतर द्वितीय वर्ष 100000 तृतीय वर्ष 100000 चौथे वर्ष 20000 मिळाले हे पहा तर हे किती आहे म्हणजे चौथ्या वर्षापर्यंत त्याला 50000 मिळतात तर पुढच्या 5 व्या वर्षी त्याला 100000 मिळत आहेत म्हणून याचा अर्थ असा की येथे प्रारंभिक 100000 ची गुंतवणूक केली गेली ती केवळ पाचव्या वर्षा दरम्यान मिळणार आहे तर या उदाहरणासाठी पेबॅक कालावधी 5 वर्षांचा आहे तर त्याचप्रमाणे आमच्या पूर्वीच्या चार उदाहरणांसाठी जेथे चार प्रोजेक्ट आहेत आपण पेबॅकच्या कालावधीची गणना करू शकता आपण असे म्हणू शकता की प्रोजेक्ट 1 साठी मी आधीच तुम्हाला पेबॅकची मुदत 5 वर्षे दर्शविली आहे आणि तसेच प्रोजेक्ट 2 तुम्ही पाहू शकता सुरुवातीला १०००००० पाठवले हे देखील वसूल होत आहेत आणि पुढच्या वर्षी त्याने १००००० खर्च केले आहेत प्रोजेक्ट 3 साठी तुम्हाला मिळेल की त्याने सुरुवातीच्या काळात १००००० खर्च केले आहेत तरत्यास 30 अधिक मिळत आहे 30 60 30 90 आणि चौथ्या वर्षी त्याला 100000 इतकी खर्च केलेली प्रारंभिक रक्कम मिळत आहे तर प्रोजेक्ट 3 साठी वर्ष 4 हा पैसे परत घेण्याचा कालावधी आहे आणि प्रोजेक्ट 4 च्या बाबतीत आपण पाहू शकता की त्याने सुरुवातीला खर्च केला असेल किंवा संस्थेने 120000 खर्च केलेला प्रोजेक्ट जेव्हा त्याला प्रथम वर्ष मध्ये 30 मिळेल नंतर आणखी 30000 आणि नंतर आणखी 30000 तर चौथे वर्ष पूर्ण झाल्यावर तर केवळ त्याला किंवा संस्थेस 120000 ची प्रारंभिक रक्कम परत मिळते तर सन २०१ 4 च्या शेवटी या प्रकल्पाला प्रारंभिक खर्च परत मिळेल तर आपण येथे प्रोजेक्ट 3 पाहू शकता जिथे संस्थेला वर्षाकाठी मूळ किंवा प्रारंभिक निधी 4 वर्ष दरम्यान प्राप्त होतो जर आपण पेबॅक कालावधीचा विचार केला तर प्रोजेक्ट 3 सर्वात जास्त फायदेशीर प्रोजेक्ट मानला जाईल तर आपण हे पाहू शकता की पेबबॅकच्या मुदतीच्या या तंत्राचे फायदे म्हणजे स्माल फोरकास्टिंग करणे सोपे आहे परंतु त्याकडे काही ड्रॉ बॅक आहेत जसे की या प्रोजेक्ट च्या एकूण नफाकडे दुर्लक्ष करते प्रोजेक्ट प्रॉफिट आम्ही लक्षात घेणार नाही एकदा प्रोजेक्ट अगदी खंडित झाल्यावर हे कोणतेही उत्पन्न किंवा कोणत्याही खर्चाकडे दुर्लक्ष करते एकदा प्रोजेक्ट प्रोकरमेन्ट पॉईंट पोचला की त्याचा जे काही खर्च होतो त्याचा विचार केला जात नाही आपण पाहू शकता की प्रोजेक्ट 2 आणि 4 एकूणच तेथे प्रोजेक्ट 3 पेक्षा अधिक फायदेशीर आहे परंतु हे आपल्याकडे दुर्लक्ष केले जाईल कृपया येथे प्रोजेक्ट 2 आणि 4 पहा तर पेबॅकच्या कालावधीनुसार आम्ही पाहिले आहे की प्रोजेक्ट 3 हा फायद्याचा आहे कारण चवथ्या वर्षाच्या काळात तो वसूल करत आहे तो त्याची प्रारंभिक रक्कम घेत आहे परंतु आपण पाहू शकता की प्रॉफिट अधिक कुठे आहे नेट प्रॉफिट अधिक असेल तर प्रोजेक्ट 2 मध्ये सर्वात जास्त प्रॉफिट मिळेल तर तो 75 इतकाच असेल तर जर आपण नेट प्रॉफिट विचारात घेत असाल तर प्रोजेक्ट 2 हा सर्वात चांगला असावा परंतु तो विचारात घेत नसल्याने कारण प्रोजेक्ट चा ओव्हरऑल प्रॉफिट लक्षात घेत नाही म्हणूनच प्रोजेक्ट 2 किंवा प्रोजेक्ट 4 एकतर अधिक फायदेशीर असल्यासदेखील त्यांना पेबॅक कालावधी वापरुन दुर्लक्षित केले जाते तर पेबॅकच्या कालावधीतील ही एक कमतरता आहे तर आता आपण पुढील मेट्रिक पाहू किंवा पुढचे तंत्र जे आरओआय आहे जे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट दर्शविते हा उपाय गुंतवणूकीच्या कालावधीत नेट प्रॉफिट तुलना करण्याचा एक मार्ग प्रदान करतो हे नेट प्रॉफिट यांची तुलना एखाद्या संस्थेच्या गुंतवणूकीच्या कालावधीशी करेल हे आता रिटर्न ऑन कॅपिटल चे मोजमाप करण्याचा एक सोपा मार्ग प्रदान करते तर हे टेक्निक रिटर्न ऑन स्पेंड कॅपिटल रकमे चे मोजमाप करणे खूप सोपे मार्ग प्रदान करते मॅथेमॅटिकली आम्ही आरओआय डिफाइन करू शकतो जसे ऍव्हरेज अँनुअल प्रॉफिट डिवाईडेड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट गुणिले १०० तर आता आरओआय टक्केवारीत व्यक्त होते तर आपण आमचा मागील प्रोजेक्ट जो प्रोजेक्ट 1 येथे घेतला तर आपण पाहू शकता की 5 वर्षांच्या कालावधीत नेट प्रॉफिट 50000 इतका होईल तरऍव्हरेज प्रॉफिट किती होणार आहे ऍव्हरेज प्रॉफिट 50000 होईल जर ते ५ ने डिव्हाइड केले तर कारण ते ५ वर्षात होत आहे तर ऍव्हरेज प्रॉफिट 10000 येईल म्हणूनच आरओआय १०००० बाय टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणून मोजले जाते तुम्ही सुरुवातीला पाहिले असेल की शेतकर्यानी १००००० खर्च केला तर १००००० बाय १००००० इन टू १०० हे १० टक्के होईल तर प्रोजेक्ट 1 साठी आरओआय 10 टक्के होईल तर त्याचप्रमाणे आपण इतर प्रोजेक्ट साठी आरओआयची गणना करू शकता जिथे प्रोजेक्ट 2 येत आहे 2 टक्के आरओआयला प्राधान्य दिले पाहिजे तर या प्रकरणात प्रोजेक्ट 4 मध्ये सर्वाधिक आरओआय आहे म्हणून प्रोजेक्ट 4 या उदाहरणातील सर्वात फायदेशीर प्रोजेक्ट आहे पुढे पाहूया या आरओआयच्या कमतरता काय आहेत जसे की फायदेशीर नेट प्रॉफिट याशिवाय कॅश फ्लोाची वेळ देखील विचारात घेत नाही आम्ही आधीच नेट प्रॉफिट मिळवण्याची पद्धत किंवा नेट बेनिफिट पद्धत ही समस्या पाहिली आहे जे कॅश फ्लोांचे वेळेचे व्हॅल्यूघेत नाही त्याचप्रमाणे रोख रकमेचे प्रमाण किती असेल याची काळजी घेताना आरओआय देखील विचारात घेत नाही तर बँकेने आकारलेल्या व्याज दराशीही संबंध ठेवत नाही तर विविध बँका वेगवेगळे व्याज दर आकारू शकतात त्यामुळे बँकांकडून आकारल्या जाणा ऱ्या व्याजदराशी याचा संबंध असणार नाही कारण रोख रक्कम देण्याची वेळ लक्षात घेतली जात नाही तर म्हणूनच म्हणून ही पद्धत संभाव्यत किंवा कदाचित खूप दिशाभूल करणारी असू शकते आता आम्ही एक महत्त्वाची पध्दत पाहू जी सध्याची व्हॅल्यू अनॅलिसिस म्हणून ओळखली जाते तर सध्याच्या व्हॅल्यू अनॅलिसिस चा अर्थ काय दीर्घकालीन प्रोजेक्ट डेव्हलप करण्यामध्ये उद्याच्या फायद्यांच्या पूर्ण मूल्यासह आजची किंमत किती आहे याची तुलना करणे खूप अवघड आहे याचा अर्थ असा आहे की आज आपण कोणती किंमत गुंतवत आहोत आणि उद्या आपल्याला काय बेनेफिट होईल जेणेकरुन आपल्याला याची तुलना करणे फारच कठीण आहे तसेच पैशांचे वेळेची व्हॅल्यू व्याज दर महागाई आणि गुंतवणूकीचे व्हॅल्यू बदलू शकतील अशा इतर घटकांना परवानगी देते म्हणूनच आपल्याला सध्या ची व्हॅल्यू माहित असणे आवश्यक आहे म्हणून आम्ही कोणती गुंतवणूक करीत आहोत किंवा आपल्याला काय बेनेफिट होईल यासाठी आपण सध्याचे व्हॅल्यू अनॅलिसिस केले पाहिजे तर सध्याचे व्हॅल्यू अनॅलिसिस खूप महत्वाचे आहे तर सध्याचे व्हॅल्यू अनॅलिसिस हे या वरील समस्यांना नियंत्रित करते याचा अर्थ असा की उद्याच्या फायद्यांच्या पूर्ण व्हॅल्यूसह आजच्या किंमतीची तुलना कशी करावी किंवा विचार कसा करावा व्याज दर महागाई आणि गुंतवणूकीचे व्हॅल्यू बदलू शकतील अशा इतर बाबींचा विचार कसा करावा तर हे पीव्ही अनॅलिसिस प्रेझेन्ट व्हॅल्यू अनॅलिसिस करेल आजच्या गुंतवणूकीच्या पैशाच्या व्हॅल्यूच्या संदर्भात आणि नंतर भिन्न भिन्न पर्यायांची तुलना करुन आजच्या व्हॅल्यूच्या दृष्टीने सिस्टमची किंमत आणि फायद्यांची गणना करुन ते वरील समस्या नियंत्रित करेल प्रेझेन्ट व्हॅल्यू चे गणन करण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे डिस्कॉऊंन्ट रेट म्हणून जेव्हा आपण प्रेझेन्ट व्हॅल्यू मोजणार आहोत तेव्हा आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की डिस्काउंट रेट आणि डिस्काउंट काय आहे प्रेझेन्ट व्हॅल्यू साठी मोजला जाणारा घटक म्हणजे डिस्काउंट फॅक्टर तर डिस्काउंट फॅक्टर हा डिस्काउंट रेट वर आधारीत आहे म्हणूनच प्रेझेन्ट व्हॅल्यू चे गणन करण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे डिस्कॉऊंन्ट रेट जो वेगळ्या प्रोजेक्ट मध्ये गुंतविला गेला तर पैसे मिळू शकतील अशा फॉरगॉन रकमेसारखे आहे जर त्या पैशांची गुंतवणूक एखाद्या वेगळ्या प्रोजेक्ट मध्ये केली गेली असती तर विसरलेली रक्कम किती असू शकते तर सवलतीच्या दर हा फॉरगॉन रकमेच्या समतुल्य आहे जर एखाद्या वेगळ्या प्रोजेक्ट मध्ये गुंतवणूक केली असेल तर पैसे मिळवू शकतील दुसर्या शब्दात आम्ही असे म्हणू शकतो की डिस्कॉऊंन्ट रेट वार्षिक दर म्हणून डिफाईन केला जातो ज्याद्वारे आम्ही भविष्यातील उत्पन्नावर सूट मिळतो गणितानुसार डिस्काउंट फॅक्टर ची गणना खालीलप्रमाणे केली जाते ते 1 बाय 1 अधिक आर पॉवर टी च्या बरोबरीचे असते जेथे आर डिस्काउंट रेट टी भविष्यकाळातील कॅश फ्लो उद्भवते त्या वर्षांच्या संख्येइतकी असते तर या मध्ये हे सोपा सूत्र आहे ज्याद्वारे आपण हा डिस्काउंट फॅक्टर वापरू शकतो तर आता आपण डिस्काउंट फॅक्टर डिस्कॉऊंन्ट रेट च्या काही टक्केवारीसाठी आणि वेगवेगळ्या वर्षांसाठी शोधू जर आम्ही डिस्कॉऊंन्ट रेट १० ते १० टक्के किंवा इन्टरेस्ट रेट १० टक्के व १ वर्षाच्या व्याज दरासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी घेतो तर डिस्कॉऊंन्ट रेट ला 1 बाय 1 आणि पॉवर 1 च्या अधिक 0 10 इतका असेल तर हे 0 9091 होते आणि त्याचप्रमाणे १० टक्के रिटर्न मिळाल्यास २ वर्षांचा डिस्काउंट फॅक्टर 1 बाय 1 10 होते आणि मला असे वाटते की या सूत्रात १ व अधिकच्या पॉवर टीमध्ये थोडीशी चूक आहे तर येथे हे 1 बाय 1 ते अधिक 0 10 पॉवर 2 पर्यंत असावे तर येथे थोडीशी चूक आहे ते 1 बाय 1 ते अधिक 0 10 पॉवर 2 असणे आवश्यक आहे जेणेकरून ते 0 8294 इतके असेल तर त्याचप्रमाणे डिस्कॉऊंन्ट रेटची गणना कोणत्याही वर्षासाठी आणि डिस्कॉऊंन्ट रेट साठी केली जाऊ शकते म्हणून आम्ही तुम्हाला एक टेबल दिले आहे जे प्रेझेन्ट व्हॅल्यूज मोजण्यासाठी तुम्हाला मदत करते तर आपण पाहू शकता की डिस्काउंट व्हॅल्यू किंवा डिस्काउंट फॅक्टर वेगवेगळ्या वर्षांसाठी आणि भिन्न डिस्काउंट रेट घेतात जसे 5टक्के 6 टक्के 8 टक्के 10 टक्के 12 टक्के 15 टक्के आणि 1 ते 10 पासून 15 20 25 पर्यंत वर्षापर्यंतचे वेगवेगळे डिस्काउंट फॅक्टर सह घेत आहेत भिन्न डिस्कॉऊंन्ट रेट आणि भिन्न वर्षे आणि ते दर्शविल्या गेलेल्या किती वर्षांसह असू शकतात हे निराकरण करण्यासाठी किंवा नेट प्रेझेन्ट व्हॅल्यू वरील विद्यमान मूल्ये शोधण्यात आपल्याला मदत करेल तर आपण एक छोटेसे उदाहरण घेऊ या असे समजा प्रोजेक्ट मध्ये 3००० डॉलर्सची गुंतवणूक करावी लागेल आणि प्रोजेक्ट च्या चार वर्षां साठी सरासरी वार्षिक बेनिफिट 1500 डॉलर असेल आजच गुंतवणूक क रायची आहे कृपया गुंतवणूक आज करेल हे पहा जिथे याचा बेनिफिट भविष्यात येण्याची अपेक्षा आहे तर आम्ही सध्याच्या व्हॅल्यूची तुलना भविष्यातील मूल्यांशी केली की आपण आज किती खर्च केला आणि भविष्यात आपण किती अपेक्षा ठेवतो आम्ही गुंतवलेल्या पैशांच्या वेळ मूल्याचा विचार करून आम्ही सध्याच्या व्हॅल्यूची तुलना भावी मूल्यांशी करतो तर पैशांच्या या वेळेचे व्हॅल्यू नेट प्रॉफिट आणि आरओआय मध्ये विचारात घेतले गेले नाही जेणेकरून त्या समस्या आहेत तर या प्रेझेन्ट व्हॅल्यू अनॅलिसिस द्वारे त्या समस्या संपल्या आहेत आज कोणत्या गुंतवणुकीवर आपण इच्छुक आहात ती रक्कम दिलेल्या कालावधीच्या शेवटी असलेल्या फायद्यांच्या व्हॅल्यूद्वारे निश्चित केली जाते कृपया प्रेझेन्ट व्हॅल्यू अनॅलिसिस कसे डिफाईन केले ते पहा आज आम्ही किती रक्कम गुंतवू इच्छित आहोत ते कसे ठरवता येईल हे दिलेल्या कालावधीच्या शेवटी किंवा दिलेल्या वर्षाच्या शेवटी मिळू शकणार्या फायद्यांच्या मूल्यानुसार ठरवले जाते म्हणूनच आज आम्ही गुं तवणूक करण्यास इच्छुक असलेली ही रक्कम ज्यासाठी आपण अपेक्षा करीत आहोत की काही बेनेफिट एन वर्षानंतर होईल तर तर ह्या रकमेला प्रेझेन्ट व्हॅल्यू ऑफ बेनिफिट असे म्हणतात तर आपण प्रेझेन्ट व्हॅल्यू कसे मोजू शकता भविष्यातील व्हॅल्यूसाठी सूत्र वापरून आपण प्रेझेन्ट व्हॅल्यूची गणना करू शकतो फ्युचर व्हॅल्यू किंवा बेनिफिट पी बाय 1 अधिक आर पॉवर टी द्वारे व्यक्त केले जाऊ शकतात तर पी फ्युचर व्हॅल्यू याचा अर्थ असा की फ्युचर व्हॅल्यू पी हे पैशाचे प्रेझेन्ट व्हॅल्यू असेल किंवा गुंतवणूकीचे प्रेझेन्टव्हॅल्यू असेल तर आर डिस्काउंट रेट आणि फ्युचर व्हॅल्यू मध्ये किती कॅश फ्लो उद्भवू शकतो हे टी आहे वरील समीकरण सोडवताना तुम्हाला पी चे व्हॅल्यू मिळू शकते जे P च्या बरोबरीने F बाय 1 अधिक आर पॉवर टी मिळेल जिथे अटींचे नेहमीचे अर्थ असतात त्या आधीच्या उदाहरणाचे आपण एक छोटेसे उदाहरण घेऊ असे समजा की प्रोजेक्ट च्या चार वर्षां साठी आम्हाला साधारणत 3000 रुपये गुंतवायचे आहेत आणि सरासरी वार्षिक बेनिफिट 1500 असेल तर आता आपण त्याचे प्रेझेन्ट व्हॅल्यू मोजू शकता तर 1500 डॉलरची सध्याची किंमत चौथ्या वर्षाच्या अखेरीस 1500 लोकांनी 10 टक्के गुंतवणूक केली तर प्रेझेन्ट व्हॅल्यू आपण पाहू शकता की 15000 म्हणजे काय 15000 हा वार्षिक सरासरी बेनिफिट आहे ज्याची आम्ही अपेक्षा करत होतो की प्रोजेक्ट च्या चार years वर्षांसाठी सरासरी वार्षिक बेनिफिट 1500 होईल तर आता आपण पाहु शकतो की 1500 ची प्रेझेन्ट व्हॅल्यू 4 वर्षानंतर 10 पॉईंट 10 टक्के व्याज दराने 1500 रुपये मिळतील इंटरेस्ट रेट पी हा 1500 बाय 1 अधिक 0 10 च्या पॉवर चार बरोबर आहे 39 इतके येईल तर शब्दशः याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की जर आपण आज 1027 39 डॉलर 10 टक्के व्याजदराने गुंतविले तर आपण चार वर्षांत 1500 डॉलर मिळण्याची अपेक्षा करू शकतो याचा अर्थ असा की सध्याच्या मूल्याचा अर्थ काय आहे ही गणना प्रत्येक वर्षासाठी दर्शविली जाऊ शकते जिथे आपण स्वतःची गणना करू शकेन अशी बेनिफिट ची अपेक्षा होती आता प्रेझेंट व्हॅल्यूच्या आधारे आपल्याला आणखी एक महत्वाची संकल्पना दिसेल जी आपल्याला नेट प्रेझेंट व्हॅल्यू एनपीव्ही म्हणून ओळखली जाते तिचा शॉर्ट फॉर्म एनपीव्ही आहे एनपीव्ही म्हणजे हे नेट प्रेझेंट व्हॅल्यू तर एनपीव्ही कसे डिफाईन करेल किंवा या एनव्हीपीचे काय प्रतिनिधित्व करते ते कशाचे प्रतिनिधित्व करते एनपीव्ही एक प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन टेकनिक्स आहे जे एखाद्या प्रोजेक्ट ची नफा आणि उत्पादनात कॅश फ्लोांची वेळ विचारात घेते म्हणून आम्ही आधीची तंत्रज्ञान जसे की नेट प्रॉफिट आणि हे आरओआय ते टाईम व्हॅल्यू विचारात घेत नाहीत हे आपण आधीपासूनच पाहिले आहे परंतु येथे हे एनपीव्ही हे एक इव्हॅल्युएशन टेकनिक्स आहे जे एखाद्या प्रोजेक्ट ची नफा आणि कॅश फ्लो चा टाइम लक्षात घेतला जातो नेट प्रेझेन्ट व्हॅल्यू कशी मिळते नेट प्रेझेन्ट व्हॅल्यू प्रत्येक कॅश फ्लोावर डिस्काउंट देऊन मिळू शकते जरी ते निगेटिव्ह किंवा पॉजिटीव्ह असू शकते कारण आपल्याला प्रारंभिक खर्च माहित असतो की आम्ही निगेटिव्हव्हॅल्यू म्हणून प्रतिनिधित्व करतो आणि नंतर आम्ही नफा पॉजिटीव्ह प्रतिनिधित्व करतो किंवा उत्पन्नाच्या बाबतीत आम्ही पॉजिटीव्ह प्रतिनिधित्व करतो नेट प्रेझेन्ट व्हॅल्यू प्रत्येक कॅश फ्लोावर डिस्काउंट देऊन आणि डिस्काउंट च्या व्हॅल्यूची बेरीज करून प्राप्त केले जाते आम्ही येथे एक लहान उदाहरण घेऊ तर पुन्हा प्रोजेक्टसाठी मी एनपीव्हीची गणना करत आहे तर वर्षानुसार कॅश फ्लो व्हॅल्यूडॉलरमध्ये दिले गेले आहे त्यानंतर मी येथे दर्शविलेल्या टेबलाचा वापर करुन डिस्काउंट फॅक्टर मिळविला जाईल आम्ही यापूर्वीच पाहिले आहे की सन २०१ 1 मध्ये percent टक्के दराने दर वर्षी आम्ही यापूर्वी सवलतीच्या घटकांना पाहिले आहे हाच सवलत घटक आहे त्याचप्रमाणे 10 साठी आपण वर्ष 1 वर्षासाठी पाहू शकता हे डिस्काउंट फॅक्टर 0 9091 आहे दुसर्या वर्षासाठी 10 टक्के दर हा डिस्काउंट फॅक्टर 0 8264 आहे तर ही व्हॅल्यूज आपण येथे केलेली एनपीव्ही व्हॅल्यूज मोजण्यासाठी येथे वापरू शकता म्हणून हे पहाण्यासाठी डिस्काउंट फॅक्टर असे मानले जाते की 0 व्या डिस्काउंट फॅक्टरसाठी येथे 1 आहे तर आमच्याकडे 1 वर्ष डिस्काउंट फॅक्टरची गणना करण्यासाठी हे सूत्र आहे ० 91 91 91 आहे दुसर्या वर्षासाठी ते २ २6464 आहे तर त्यापेक्षा ० unlike२8264 आहे आम्ही या सवलतीच्या घटकास कॅश फ्लोात गुणाकार करतो मग आम्हाला सवलत मिळालेला कॅश फ्लो मिळेल म्हणून दरवर्षी रोखीच्या प्रवाहासह सवलतीच्या घटकामध्ये गुणाकार करून आम्हाला सवलतीच्या पैशाचा प्रवाह शोधावा लागेल आणि सवलतीच्या कॅश फ्लोांचा शोध घ्या आणि शेवटी आपल्याला सर्व कालावधीसाठी सवलतीच्या कॅश फ्लो जोडावा लागतील ते एनपीव्ही देतील तर आपल्या सर्व वर्षांचा सवलत कॅश फ्लो जोडल्यानंतर आम्हाला एनपीव्ही मिळतो 618 डॉलर 618 डॉलर उदाहरणार्थ डिस्काउंट रेट 10 टक्के आणि 5 वर्षांच्या कालावधीत एनपीव्ही 618 डॉलर्सवर येईल तर त्याचप्रमाणे आपण दुसर्या तिसर्या आणि चौथ्या प्रोजेक्ट मधील प्रोजेक्ट साठी एनपीव्ही व्हॅल्यूची गणना करू शकता आणि कोणत्या प्रोजेक्ट साठी सर्वात जास्त उपयुक्त आहे याचा कोणता प्रोजेक्ट सर्वात फायदेशीर असेल याचा शोध घ्या ही तुमच्यासाठी असाईनमेंट आहे तर नेट प्रेझेन्ट व्हॅल्यू अनॅलिसिस च्या मर्यादा काय आहेत ते पाहू प्रोजेक्ट मधील निर्णय घेण्यासाठी एनपीव्हीची मुख्य अडचण म्हणजे डिस्कॉऊंन्ट रेट योग्य निवड करणे आपण डिस्कॉऊंन्ट रेट 5 टक्के १० टक्के किंवा १२ टक्के घ्याल की नाही हे कसे निवडाल म्हणूनच योग्य डिस्कॉऊंन्ट रेट निवडण्याचा निर्णय घेणे ही मुख्य अडचण होती त्याचप्रमाणे एनपीव्हीचा उपयोग करणे इतर गुंतवणूकीतून किंवा कर्जाच्या भांडवलाच्या किंमतीशी थेट तुलना करता येणार नाही तर इतर गुंतवणूकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाशी किंवा कर्जाच्या भांडवलाच्या किंमतीशी तुलना करणे खूपच अवघड आहे ही काही एनपीव्हीची मर्यादा आहे पुढे आपण दुसरा उपाय पाहु जी आयआरआर आहे त्याला इंटर्नल रेट ऑफ रिटर्न म्हणतात आयआरआर टक्केवारी रिटर्न म्हणून नफा मिळवून देणारी उपाययोजना प्रदान करते जी थेट व्याजदराशी तुलना करता येते आयआरआर नफा मापन प्रदान करतो आणि व्याजदराशी थेट तुलना करता टक्केवारी रिटर्न म्हणून व्यक्त करतो समजा एखादा प्रोजेक्ट ज्यामध्ये १० टक्क्यांची त्रुटी दिसून आली आहे आपण भांडवल १० टक्क्यांपेक्षा कमी कर्ज घेऊ शकले असते किंवा १० टक्केपेक्षा जास्त परताव्यासाठी इतरत्र भांडवल गुंतवले जाऊ शकत नाही तर ते योग्य ठरेल प्रोजेक्ट वाचतो आयआरआर म्हणजे आयआरआर हा सवलत दर मानला जाऊ शकतो जो प्रोजेक्ट साठी 0 एनपीव्ही उत्पन्न करेल या आयआरआरचा उपयोग वेगवेगळ्या गुंतवणूकीच्या संधींची तुलना करण्यासाठी केला जाऊ शकतो हे एका स्प्रेडशीटच्या सहाय्याने मोजले जाऊ शकते आणि मायक्रोसॉफ्ट किंवा मायक्रोसॉफ्ट एक्सेल देखील काही कार्ये प्रदान करेल मायक्रोसॉफ्ट एक्सेल आयआरआर सारखी काही फंक्शन्स पुरवतो ज्यामुळे दोन अर्ग्युमेंट चे व्हॅल्यूआणि प्रारंभिक अंदाज आणि आरंभिक व्हॅल्यू मूल्यात आरंभिक इनपुट म्हणून घेतले जाते आणि शेवटी ते आयआरआर परत करते जे आउटपुटवर आयआरआर देते तर हा इंटर्नल रेट ऑफ रिटर्न आहे जो आणखी एक चांगला उपाय आहे आयआरआरच्या मर्यादा खालीलप्रमाणे आहेत हे रिटर्नचे परिपूर्ण आकार दर्शवित नाही हे सामान्यपणे रिटर्नचे परिपूर्ण आकार दर्शवित नाही त्याचप्रमाणे असे होऊ शकते की ज्या प्रोजेक्ट चे आयआरआर 15 टक्के असलेला एनपीव्ही 100000असेल तो 10000 एनपीव्ही असलेल्या एका प्रोजेक्ट पेक्षा जास्त आकर्षक असेल आणि केवळ 18 टक्के आयआरआर असेल ज्यामुळे आयआरआर असमर्थ ठरला असेल या गोष्टीचा अंदाज काय या गोष्टी हाताळण्यात अक्षम आहे विशिष्ट परिस्थितीत शून्य एनपीव्ही तयार करेल त्यापेक्षा जास्त दर शोधणे शक्य आहे हे शक्य आहे समान 0 एनपीव्ही उत्पन्न करणारे दोन दर असू शकतात या प्रकरणांमध्ये आम्हाला सर्वात कमी व्हॅल्यू घ्यावे लागेल आणि इतर मूल्यांकडे दुर्लक्ष करावे लागेल म्हणजेच इतर दर आता आम्ही शेवटचे तंत्र पाहतो जे ब्रेक इव्हन अनॅलिसिस आहे किंवा प्रथम ब्रेक इव्हन अनॅलिसिस ब्रेक इव्हन पॉईंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॉईंट वर आधारित पाहू ब्रेक इव्हन ची अशी व्याख्या केली जाते जिथे उमेदवाराची किंमत किंवा प्रपोज सिस्टमची किंमत आणि सध्याची किंमत समान असते तर सध्याची एक सिस्टम म्हणते की मॅन्युअल सिस्टम चालू आहे प्रपोज सिस्टम ही एक स्वयंचलित सिस्टम आहे तर समजा ब्रेक अप करा मग ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे अस्तित्वातील सिस्टम आणि जिथे विद्यमान सिस्टमची किंमत आणि पॉईंटची किंमत प्रपोजल सिस्टम ते समान आहेत म्हणून पेबॅक पद्धतीप्रमाणे नाही जी उमेदवाराच्या सिस्टमच्या किंमती आणि फायद्यांची तुलना करते म्हणजे मी प्रपोज सिस्टमचा अर्थ सांगतो परंतु ब्रेक इनालिसिस देखील यात प्रपोज सिस्टमची किंवा उमेदवाराची सिस्टम आणि सद्य यंत्रणेच्या किंमतीची तुलना केली जाते म्हणून जेव्हा एखादी उमेदवार सिस्टम विकसित केली जाते तेव्हा प्रारंभिक किंमत सामान्यपणे रिटर्नपेक्षा जास्त वापरली जाते सध्याची सिस्टम म्हणा की ही गुंतवणूक कालावधी आहे अर्थात जेव्हा एखादी प्रपोज सिस्टम विकसित केली जाते तेव्हा आपल्याला अधिक पैसे खर्च करावे लागतात तर प्रारंभिक किंमत साधारणपणे ती आणि सध्याच्या सिस्टमच्या किंमतीपेक्षा जास्त असेल म्हणूनच या कालावधीस आपण गुंतवणूकीचा काळ म्हणू मग जेव्हा प्रपोज सिस्टमची किंमत आणि विद्यमान सिस्टमची किंमत जेव्हा ती बनते तेव्हा ब्रेक इव्हन म्हणून देखील ओळखली जाते आणि ब्रेक इव्हन पॉईंट नंतर प्रपोज सिस्टम किंवा पुढे काय होईल जुन्या किंवा अस्तित्वातीलपेक्षा अधिक बेनेफिट मिळवून देणारीउ मेदवाराची सिस्टम आणि हा कालावधी रिटर्न कालावधी म्हणून ओळखला जातो आम्ही त्यास आलेखाच्या उदाहरणाद्वारे दाखवू आपण पाहू शकता की एक्स अक्सिक्स मध्ये आम्ही प्रोसेसिंग व्हॉल्यूम वाय अक्सिक्स वर प्रोसससिंग कॉस्ट घेतली आहे आणि एकूण किती आहे हे आपण पाहू शकता पहा की या आलेखामध्ये ही लाईन प्रेझेन्ट सिस्टमचे प्रतिनिधित्व करते आणि ही लाईन उमेदवारांची एकूण विद्यमान सिस्टम दर्शविते कारण मी आधीच तुम्हाला आधीच सांगितले आहे की प्रपोज सिस्टमला अधिक खर्च लागतो आणि अस्तित्त्वात असलेली सिस्टिम जे आहे तेच घेईल म्हणून ती कमी खर्च घेईल परंतु काही पॉइंटला आम्ही येथे बी प्राइम च्या पॉईंटवर पाहू या अस्तित्वातील सिस्टमची किंमत आणि प्रपोज सिस्टीम क्रमवार बनते तर बी प्राइम हा ब्रेक इव्हन पॉईंट बनला आहे ब्रेक इव्हन पॉईंट जवळजवळ 65000 प्रोसेसिंग व्हॉल्यूम नंतर दोन्ही किंमती समान असतात परंतु हा ब्रेक इव्हन पॉईंट आहे यानंतर आपण पहाल की प्रपोज सिस्टमला कमी खर्च येतो आणि सद्य सिस्टमला जास्त किंमत लागते म्हणजे प्रपोज सिस्टम देणे सुरू होते परंतु रिटर्न नफा देणे सुरू करतो म्हणूनच कारण येथे प्रपोज सिस्टमला जास्त खर्च लागतो कारण या क्षेत्राला गुंतवणूकीचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते आणि ब्रेक इव्हन पॉईंटनंतर प्रेझेन्ट सिस्टिम जास्त किंमत घेते तर प्रपोज सिस्टम कमी किंमत घेते आणि नफा परत देणे सुरू होते तर म्हणूनच हा भाग रिटर्न रेंज म्हणून ओळखला जातो आपण पाहू शकता की हे क्षेत्र हे पॉईंट दर्शविते ते निश्चित किंमतीचे प्रतिनिधित्व करते तर हा भाग बदलत्या किंमतीचा प्रतिनिधित्व करतो ब्रेक इव्हॅन चार्टद्वारे हेच होते हे मी येथे आधीच स्पष्ट केले आहे आता आम्ही छायांकित क्षेत्राचा गुंतवणूकीचा कालावधी जो आम्ही तुम्हाला आधीच दर्शविला आहे तो हा गुंतवणूकीचा कालावधी किंवा गुंतवणूकीचा रेंज आहे जेथे रिटर्न रेंज आहे आणि बी प्राइम ब्रेक इव्हन पिरियड आहे म्हणून ब्रेक इव्हन पॉईंट कोणता प्रोजेक्ट आपल्यासाठी फायदेशीर ठरेल हे ठरवण्यासाठी ब्रेकइव्हन पॉईंट देखील खूप उपयुक्त आहे तर या व्याख्यानात आम्ही योग्य उदाहरणासह भिन्न कॉस्ट बेनेफिट इव्हॅल्युएशन टेकनिक्स वर चर्चा केली आहे प्रत्येक टेक्निक चे फायदे आणि तोटे देखील आम्ही वर्णन केले आहेत की कोणत्या परिस्थितीत आपण पाहिले त्या परिस्थितीत कोणते टेक्निक सर्वात योग्य असेल तर पुढील क्लास मध्ये आम्ही कॉस्ट अनॅलिसिस चे उर्वरित दोन चरण पाहू जे त्या परिणामांचे अर्थ लावणे व योग्य ती कारवाई करणे होय हे संदर्भ आहेत आणि पुढील वर्गात आम्ही उर्वरित दोन चरण पाहू खूप खूप धन्यवाद